आता एकल एमओएस ट्रान्झिस्टरचा वापर करून आमचा व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स अशाप्रकारे बनविला गेला आहे आम्ही सोर्स असलेल्या करंट सोर्ससह त्याला बायस करतो आणि ड्रेनला बायस करण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे बायस रेझिस्टर RD द्वारे केले जातो आणि आम्ही त्यावर लोड एसी कपल्ड केले आणि आम्ही रेझिस्टर कपल केले जे ट्रान्सकंडक्टन्स R1 परिभाषित करते आणि आम्ही इनपुट देखील एसी कपल्ड केले आता फीडबॅकद्वारे नियंत्रित केलेली क्वांटिटि म्हणजे ड्रेनमधील स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल करंट आणि gmR1 1 असल्यास iovi 1R1 असेल आणि या विशिष्ट सर्किटमध्ये हे io RD आणि RL दरम्यान त्यांच्या मूल्यांच्या व्यस्त प्रमाणात विभाजित करते तर येथे वाहणारा करंट खरोखर ioRDRDRL आहे आता हे बरेच वेळा आढळते की जरी हा व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स आहे तो व्होल्टेज आउटपुटसह वापरला जातो आपण करंटऐवजी आउटपुट व्होल्टेज मोजतो आणि हे करणे सोपे आहे हे vo असल्याचे परिभाषित केल्यास हे आउटपुट व्होल्टेज काय आहे vo io RDRDRLRL मुळात हा io RD आणि RL च्या समांतर संयोजनातून जात आहे आणि त्याच्या पोल्यारिटी मुळे आम्हाला निगेटिव्ह चिन्ह मिळते आणि जर मी याचा विस्तार केला तर मला -gm1gmRLviRD।।RL मिळेल जेणेकरून ते आउटपुट व्होल्टेज असेल आणि जेव्हा ही अट पूर्ण होते जेव्हा gmR1 1 तेव्हा हे अंदाजे viRD।।RLR1 असते तर गेन व्होल्टेज गेन जर आपण त्या मार्गाचा विचार केला तर रेसिस्टन्सच्या गुणोत्तरानुसार परिभाषित केले जाऊ शकते आणि त्यास अचूकपणे परिभाषित केले जाऊ शकते ते एमओएस ट्रान्झिस्टरच्या ट्रान्सकंडक्टन्सचे वर्णन करण्यापेक्षा अधिक अचूक आहे जे तापमानानुसार बदलते वगैरे वगैरे विशेषत आयसीमध्ये रेसिस्टन्सचे गुणोत्तर अचूकपणे निश्चित केले जाऊ शकते जरी मी आउटपुट व्होल्टेज मानले तरी हे व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स नाही लोड रेझिस्टरसह हा व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स आहे त्या दोन मध्ये आपण कसे फरक करू शकता जर ते खरोखरच व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स असेल तर लोड रेसिस्टन्सचे मूल्य बदलणे किंवा यासह समांतर दुसरे रेसिस्टन्स जोडणे आउटपुट व्होल्टेज मुळीच बदलत नाही या प्रकरणात हे निश्चितपणे आउटपुट व्होल्टेजमध्ये बदल करते हे io निश्चित केले आहे जे आपण कनेक्ट करता त्यापेक्षा हे स्वतंत्र आहे तर व्होल्टेज vo आपण कनेक्ट केलेल्या लोड रेसिस्टन्सवर खूप अवलंबून असेल तर हा खरोखर एक रेझिस्टिव्ह लोड असलेला व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स आहे आणि याचा उपयोग अशा प्रकारे केला जातो आणि कधीकधी आम्ही यावर चर्चा करू शकत नाही परंतु हे io काही रेझोनंट सर्किटमध्ये पास होऊन एक रेझोनेटिंग एम्पलीफायर तयार करते वगैरे वगैरे एक ट्यून एम्पलीफायर आहे जे बर्याच RF सर्किटमध्ये वापरले जाते आम्ही या गोष्टींबद्दल चर्चा करणार नाही परंतु या व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सचा वापर आपल्याला विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी विविध प्रकारच्या लोडसह केला जाऊ शकतो आता आपणास दिसणारे हे सर्किट अगदी तसेच आहे मला या प्रतीची प्रतिलिपी करू द्या मी त्याच सर्किटवर कॉपी केली आहे आणि जे मला येथे हायलाइट करायचे आहे ते सोर्स फीडबॅक बाईजिंगसह कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर सारखेच आहे आता मी सोर्स फीडबॅक बाईजिंगसह असलेल्या त्या सर्किट कॉमन सोर्स एम्पलीफायरवर परत जातो त्या प्रकरणात आमच्याकडे काय आहे या आणि त्या सर्किटमधील फक्त फरक हा R1 होता हा तेथे नव्हता तो शॉर्ट सर्किट होता आणि C3 थेट ग्राउंडशी जोडलेला होता आपण C3 असे निवडतो की त्याचे रियाक्टन्स 1gm पेक्षा खूपच लहान असेल दुसर्या शब्दांत C3 जेथे 𝜔 ही सिग्नल फ्रिक्वेन्सी आहे आता आम्हाला या प्रकरणातील रिझल्ट माहित आहे हा देखील एक व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स आहे आपण याला io' म्हणू सर्वात शेवटी स्मॉल सिग्नल इक्विव्हॅलेंट काय आहे ते इनपुट सोर्स आहे आणि आपण कॅपेसिटर शॉर्ट सर्किट असल्याचे गृहित धरू आपल्याकडे R1 समांतर R2 आहे आणि आमच्याकडे ट्रांझिस्टर आहे ज्याचा सोर्स ग्राउंड केलेला आहे अशाप्रकारे आम्ही ट्रान्झिस्टर एम्पलीफायर वापरतो आमच्याकडे vgs आहेत आणि gmvgs हे इन्क्रिमेंटल ड्रेन करंट आहे तर io' हे gmvgs आहे आणि ते RD आणि RL च्या समांतर संयोजनेत जाते जर तुम्ही येथे आउटपुट व्होल्टेज vo कडे पाहिले तर तुम्हाला समजेल की ते काय आहे आम्ही ते मोजले बर्याच वेळा हे -gmRD।।RLvi आहे तर हे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आहे आणि हे रेझिस्टिव्ह लोडसह व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स आहे खरं तर हे रेझिस्टिव्ह लोडसह व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स देखील आहे जेथे व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स स्वतःच एमओएस ट्रान्झिस्टर आहे हा व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स देखील आहे या दोहोंमधील फरक एवढाच आहे की या प्रकरणात इनपुट व्होल्टेजचे गुणोत्तर आउटपुट करंटशी आहे जे एमओएस gm द्वारे परिभाषित केले जाते तर येथे जर आपण gmR1 1 निवडल्यास आउटपुट करंटचे प्रमाण इनपुट व्होल्टेजशी या रेझिस्टर R1 ने परिभाषित केले आहे तर कार्यक्षमतेत ते अगदी समान आहेत आणि त्या कारणास्तव बर्याच वेळा या विशिष्ट एम्पलीफायरला सोर्स डीजेनेरेशन सह कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर देखील म्हटले जाते डीजेनेरेशन म्हणजे काहीतरी डीजनरेटेड किंवा कमी झाले आहे आणि या प्रकरणात जे कमी होते ते ट्रान्सकंडक्टन्स आहे या प्रकरणात iovigm1gmR11R1gm आणि हे निश्चितपणे एमओएस ट्रान्झिस्टरच्या gm पेक्षा लहान असेल खरं तर तुम्हाला gmR1 खूप मोठा निवडायचा आहे म्हणून येथे ही संख्या gm पेक्षा थोडीशी लहान असणार आहे जे फक्त एक एमओएस ट्रान्झिस्टरचे ट्रान्सकंडक्टन्स आहे जेव्हाकी ट्रान्झिस्टर हा मूळ कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आहे म्हणूनच असे म्हणतात की सोर्ससह सिरीजमध्ये रेसिस्टन्स ठेवून ट्रान्झिस्टरचे gm क्षीण होते आणि आपण स्मॉल सिग्नल पिक्चर म्हणून रेखाटल्यास हे अधिक स्पष्ट होते मी साधे करण्यासाठी बायस रेझिस्टर R1 आणि R2 वगळेल आणि मी असेही गृहित धरेन की सर्व कॅपेसिटर शॉर्ट सर्किट्स आहेत रेझिस्टिव्ह लोडसह व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स हा मी व्होल्टेज आउटपुटसह वापरला आहे जसे मी म्हटले असे दिसते की हे gm आहे आणि ही क्वांटिटि vgs आहे हे एमओएस ट्रान्झिस्टरचे ड्रेन गेट आणि सोर्स टर्मिनल आहेत आणि कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर नक्कीच अगदी समान आहे फक्त रेजिस्टन्स तेथे नाही आणि सोर्स ग्राउंडशी जोडलेला आहे तर मी येथे याला io म्हटल्यास आणि तेथे iovigm1gmR11R1 जर gmR1 1 असल्यास आणि या प्रकरणात iovigm तर यात एक स्मॉल ट्रान्सकंडक्टन्स io बाय vi आहे आणि सोर्स टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान रेजिस्टन्स कनेक्ट करून ट्रान्झिस्टर डीजेनेरेटिंग म्हणून ओळखले जाते जे येथे घडते कि प्रभावी गेट सोर्स व्होल्टेज vi पेक्षा लहान आहे तर येथे गेट सोर्स व्होल्टेज हे अगदी vi बरोबर आहे तर ट्रान्सकंडक्टन्स कमी झाला आहे परंतु आपण हे का करतो आपण ट्रान्सकंडक्टन्स का कमी करतो सर्वप्रथम ते gm पासून स्वतंत्र होते ज्यामध्ये काही वांछनीय गुणधर्म असतात कारण gm तापमानाशी खूपच संवेदनशील असते वगैरे वगैरे अजून एक पैलू ज्याबद्दल आपण आतापर्यंत चर्चा केलेली नाही हे सर्किट या तुलनेत अधिक लिनिअर आहे म्हणजेच तुम्ही एमओएस ट्रान्झिस्टरच्या तुलनेत फारच गंभीर असलेल्या नॉन लिनिअरिटी चालविल्याशिवाय यास vi चे मोठे मूल्य लागू करू शकता हे ह्या निगेटिव्ह फीडबॅकचे आणखी एक वैशिष्ट्य आहे अर्थातच मी हे केवळ अस्पष्टपणे सांगितले आहे कारण हे निश्चित करण्यासाठी आपल्याला परिमाणात्मक तुलना देखील करावी लागेल येथे ट्रान्सकंडक्टन्स यापेक्षा लहान आहे वगैरे वगैरे परंतु सर्वसाधारणपणे सर्किट त्यापेक्षा अधिक लिनिअर आहे आणि हे त्या हेतूसाठी वापरले जाते ट्रान्झिस्टर डीजेनेरेट करणे आणि या रेझिस्टरला कधीकधी डीजेनेरेशन रेजिस्टन्स म्हणतात आणि आऊटपुट करंट ऐवजी तुम्ही ह्यासारख्या आऊटपुट व्होल्टेज vo कडे पहा आमच्याकडे या प्रकरणात vovi RD।।RLR1 असेल पुन्हा त्याच कंडिशनमध्ये या gmR1 1 आणि vovi gmRD।।RL या प्रकरणात तर बरेच वेळा जेव्हा आपण या शब्दावलीला डीजेनेरेट केलेल्या एमओएस एम्पलीफायरला पहाल आणि याचा अर्थ असा आहे की जर आपल्याकडे सोर्समध्ये रेसिस्टन्स असेल तर आपण या संपूर्ण ब्लॉकचा विचार करू शकता हे तीन टर्मिनल्स हे हे आणि हे या तीन टर्मिनलच्या मर्यादा आहेत ज्याचे gm एमओएस ट्रान्झिस्टर त्या स्वतः पेक्षा खूपच लहान आहे म्हणूनच डीजेनेरेशन म्हणजे काय आणि हे सर्किट देखील मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहेत